प्रॉब्लेम्स 1 5 आज आपण असाइनमेंट चार सोडणार आहोत ते पराविद्युत आणि मॅग्नेटोस्टॅटिकस शी संबंधित प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न हा आहे जर एक पॉईंट चार्ज हे पराविद्युत च्या इमेज प्रश्नाची संबंधित आहे तर प्रश्न क्रमांक एक आहे एक पॉईंट चार्ज q हा अर्ध अनंत पराविद्युत स्लॅब च्या समोर आहे अर्ध अनंत चा अर्थ ते असे या बाजूने वजा अनंत पर्यंत जात आहे आणि तेथे हा चार्ज q त्याच्यापासून d अंतरावर त्याच्यासमोर आहे या मटेरियलचा पराविद्युत स्थिरांक हा k आहे येथे प्रतल y z घ्या तर हे प्रतल आहे हे जे काळे प्रतल आहे ते y z प्रतल असे घेतले जाणार आहे तर म्हणजेच ही दिशा ही x दिशा आहे जिथे x हा मोठा आहे 0 पेक्षा अशा भागातले पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड मोजण्यासाठी आपण तेथे एक इमेज चार्ज q 1 घेऊयात अंतर x बरोबर वजा d येथे तर आपण एक इमेज चार्ज d अंतरावर विरुद्ध दिशेने ठेवत आहोत तर हा चार्ज q 1 आहे तर म्हणजे नोंद घ्या की या x बरोबर की मोठे आहे 0 या भागांमध्ये पोईजन इक्वेशन हे पूर्ण होते आणि या भागामधील दुसऱ्या भागांमध्ये असलेले पोटेन्शियल आणि फिल्ड मोजण्यासाठी आपण एक चार्ज q 2 हा येथे ठेवतो आणि हा या भागातील पोटेन्शियल आणि फिल्ड मोजण्यासाठी आहे तर स्वारस्य असलेल्या भागांमध्ये तिथे चार्ज नाही जो जसे की बाउंड्री कंडिशन्स पासून गरजेचे आहे ते पूर्ण करतो आपल्याला काय हवे आहे तर चला पाहूया या परा विद्युत माध्यमांमध्ये आपल्याला काय करायचे आहे तर म्हणून तिथे 2 बाउंड्री कंडिशन्स आहे बाउंड्री कंडिशन असणार आहेत की D लंब हे अविरत आहे आणि E समांतर हे सुद्धा अविरत आहे नोंद घ्या की या दोन्ही बाउंड्री कंडिशन्स पूर्ण करण्यासाठी आपण दोन अज्ञात q 1 आणि q 2 हे आत आणले आहेत तर आता आपण जर हे परा विद्युत घेतले तेथे पृष्ठभागापासून d अंतरावर एक चार्ज आहे q आणि दुसऱ्या बाजूला एक चार्ज आहे q 1 या बाजूचा परा विद्युत स्थिरांक हा k आहे तर या दोन्ही चार्ज मुळे असलेले इलेक्ट्रिक फिल्ड आणि हे इलेक्ट्रिक फिल्ड फक्त x मोठा आहे किंवा बरोबर आहे 0 याच भागामध्ये असणार आहे ते फक्त याच भागांमध्ये वैध असणार आहे आणि ते फिल्ड E जे धन q मुळे आहे आणि q 1 मुळे असलेले फिल्ड आणि नोंद घ्या की बाउंड्री कंडिशन्स आणि आपल्याला स्वारस्य आहे ते या फील्डमध्ये आणि D जे या आंतर पृष्ठावर आहे तर आपण येथे फक्त येथे मोजणार आहोत आपण अंतर y आणि z येथे मोजणार आहोत x तर तसेही या पॉईंटवर 0 आहे तर येथे बाहेर असलेल्या q मुळे असलेले इलेक्ट्रिक फिल्ड हे 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 q आहे आपण y j अधिक z q या पॉईंट कडे पाहत आहोत आणि q मुळे असलेले x येथे D हे जे x अक्षावर आहे तर ते असणार आहे D i भागिले y चा वर्ग z चा वर्ग d चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 हे ते फिल्ड आहे धन q मुळे चार्ज q मुळे असलेले फिल्ड असणार आहे q1 गुणिले y j अधिक z k अधिक d i कारण की हे वजा d भागिले y चा वर्ग अधिक z चा वर्ग अधिक D चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 ते फील्ड आहे जेव्हा x हा मोठा असतो 0 पेक्षा अशा क्षेत्रांमध्ये E 14π0 q yjzk diy2z2d232 14π0 q1 yjzkdiy2z2d232 for x≥0 X लहान आहे किंवा बरोबर आहे 0 च्या अशा क्षेत्राबद्दल काय या बाबतीमध्ये आपण चार्ज मोजणार आहोत जसे काही उजव्या हाताच्या बाजूला तेथे चार्ज q 2 आहे तर या बाबतीमध्ये x लहान आहे 0 हे फिल्ड आहे तर या बाजूला पण तरीही पृष्ठभागावर असणार आहे 1 भागिले 4 पाय एपसिलोन झिरो q 2 y j अधिक z k वजा d i भागिले y चा वर्ग अधिक z चा वर्ग अधिक d चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि हे ते फिल्ड आहे जे वैध आहे x लहान आहे किंवा बरोबर आहे 0 च्या E 14π0 q2 yjzk diy2z2d232 for x≤0 आता आपण बाउंड्री कंडिशन्स लागू केल्या पाहिजेत बाउंड्री कंडिशन्स मला असे सांगतात की D लंब हे सारखेच आहे तर D लंब या पृष्ठभागास साठी असणार आहे D हे x च्या दिशेमध्ये जेव्हा x लहान आहे 0 पेक्षा D हे k गुणिले E x आहे जे बरोबर आहे 1 भागिले 4 पाय एपसिलोन झिरो q 2 गुणिले वजा d भागिले त्या अंतराचा वर्ग y वर्ग अधिक z चा वर्ग अधिक d चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 गुणिले k आणि D लंब हे x मोठे आहे किंवा बरोबर आहे मोठे 0 च्या ही बाजू असणार आहे फक्त E x जे बरोबर आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन झिरो कंसामध्ये वजा d q अधिक q1 d 1 भागिले ते अंतर y वर्ग अधिक z चा वर्ग अधिक d चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि हे दोन्ही सारखे असले पाहिजेत जर मी त्यांना एक सारखे केले चला काही संख्या कॅन्सल करूयात 1 छेद 4 पाय एपसिलोन झिरो कॅन्सल होते त्याचप्रमाणे For x≤0 DkEx k4π0 q2 y2z2d232 For x≥0 DEx 14π0 qdq1d 1y2z2d232 त्याचप्रमाणे अंतरही कॅन्सल होते आणि आपल्या जवळ शिल्लक राहते जर मी D लंब ला दोन्ही बाजुंना सारखेच केले तर माझ्याकडे राहते वजा k q 2 बरोबर आहे वजा q अधिक q 1 हे माझे इक्वेशन 1 आहे kq2 qq1 q2qq1 equ 2 equ 1 ⟹q2k12q q22k1q q1q2 q2k1 1q 1 kk1q k 1k1q आणि दुसरे इक्वेशन हे आहे की E समांतर हे सारखेच आहे आणि ते मला लगेच असे येते की q अधिक q 1 हे बरोबर आहे q 2 च्या आणि हे माझे इक्वेशन दोन आहे आता आपण अत्यंत सहजतेने हे दोन्ही इक्वेशन सोडवु शकतो जर मी इक्वेशन क्रमांक एक हे क्रमांक दोन मधून वजा केले ते मला देते q 2 k अधिक 1 जे बरोबर आहे 2 q किंवा q 2 बरोबर आहे 2 भागिले k अधिक 1 q आणि यापासून मी q 1 मोजू शकतो जे बरोबर असणार आहे q 2 वजा q जे आहे 2 भागिले k अधिक 1 वजा 1 q जे बरोबर आहे 1 वजा k अधिक 1 q किंवा वजा k वजा 1 भागिले k अधिक 1 q नोंद घ्या की जर k बरोबर असेल 1 तर त्याचा अर्थ तेथे परा विद्युत माध्यम नाही नंतर q 2 असे येते की q आणि q 1 असे येते की 0 जसे की घडलेच पाहिजे इलेक्ट्रिक फिल्ड बद्दल काय आता जर मला येथे इलेक्ट्रिक फील्ड आलेखीत करायचा असेल येथे हे q आहे तर इलेक्ट्रिक फिल्ड या भागांमध्ये जेव्हा x हे लहान आहे किंवा बरोबर आहे 0 च्या ते असे असणार आहे की चार्ज हा त्याच पॉईंट वर बसलेला आहे जिथे q आहे परंतु तो थोडासा कमी आहे 2 भागिले k अधिक 1 तर q च्या स्थानापासून उत्सर्जित होत असलेल्या फिल्ड लाइन्स या सरळ दिसणार आहे या अशा या भागातील फिल्ड लाइन्स दिसणार आहेत जेव्हा x हा लहान आहे 0 पेक्षा आणि जेव्हा x मोठा आहे 0 पेक्षा तेव्हा हा भाग असणार आहे येथे असलेला चार्ज हा असा आहे की एक q येथे बसलेला आहे एक वजा q येथे वसलेला आहे किंवा q 1 जे बरोबर आहे वजा k वजा 1 भागिले k अधिक 1 q जर k हे जवळ आहे 1 च्या तर ते खूप लहान चार्ज आहे पण ते जे आपल्याला देणार आहे ते आहे इलेक्ट्रिक फिल्ड ला एक लहान वक्र भाग आणि म्हणून या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या अशा दिसणार आहेत कारण की त्या चार्ज कडे वळलेल्या असणार आहेत या ऋण चार्ज कडे तर प्रश्न क्रमांक एक मधील फिल्ड लाइन्स या अशा दिसतात नंतर आपण प्रश्न क्रमांक दोन सोडवून जो असे सांगतो की अनंत लांब असलेल्या दंडगोलला एक z अक्षाला लागून अक्ष आहे तर येथे हे भरीव अनंत लांब दंडगोल आहे जर तेथे एक अक्ष असेल z अक्षाला लागून आणि ते एक ध्रुवीकरण p वाहते जे बरोबर आहे p नॉट x च्या दिशेत आणि पराविद्युत च्या आतल्या बाजूला असलेले डिस्प्लेसमेंट वेक्टर हे व्याख्येप्रमाणे हे डिस्प्लेसमेंट वेक्टर बरोबर आहे एपसिलोन 0 E अधिक p जिथे E ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आपण आधीच इलेक्ट्रिक फिल्ड अनेक वेळा मोजलेले आहे आणि या ध्रुवीकरणांमुळे असलेले इलेक्ट्रिक फील्ड हे असे दिले जाते की वजा p भागिले 2 एपसिलोन 0 आणि म्हणून D साठी चे उत्तर हे असणार आहे वजा p भागिले 2 अधिक p जे बरोबर आहे p भागिले 2 ते आपले उत्तर आहे जे p 0 भागिले 2x च्या बरोबर आहे PP0x D 0E PE P20D P2P P2 P2 x पुढे प्रश्न क्रमांक 3 एक समांतर पत्रा धारित्र हे z अक्षाला लंबरूप ठेवले आहे तर आपल्याकडे हे मोठे पत्रे आहेत तर ज्यामुळे आपण सीमेचे परिणाम दुर्लक्षित करू शकतो आणि वाहत आहे दोन मला विद्युत स्लॅब ज्यांचा परा विद्युत स्थिरांक एका बाजूला k1 हा आहे आणि विद्युत स्थिरांक दुसऱ्या बाजूला हा k 2 आहे सीमेचे परिणाम दुर्लक्षित करून या परा विद्युत आंतर पृष्ठभागावर बाउंड्री कंडिशन्स काय असतील जर आपण सीमेचे परिणाम दुर्लक्षित केले आणि धारित्रवर चार्ज जमा होत आहे जो पत्र्यांना लंबरूप असणार आहे आणि म्हणून बाउंड्री कंडिशन्स असणार आहेत E z1 बाजूला आणि E z2 दुसऱ्या बाजूला त्या बाउंड्री कंडिशन्स आहेत Ez1Ez2 चला आता प्रश्न क्रमांक चार सोडून एक गोल ध्रुवीकरण p वाहतो आहे जे बरोबर आहे p नॉट z तर येथे हा गोल आहे जो ध्रुवीकरण p वाहत आहे जे p नॉट z च्या बरोबर आहे या वृत्ताच्या अगदी थोडेसे बाहेर असलेले इलेक्ट्रिक फिल्ड जे z प्रतलाला लंबरूप आहे तर आपल्याला या वृत्ताच्या अगदी थोडेसे बाहेर असलेले इलेक्ट्रिक फिल्ड माहीत करून घ्यायचे आहे तर याचा अर्थ आपल्याला जे येथे लाल ने दाखवले आहे त्या पॉईंटवर असलेले इलेक्ट्रिक फील्ड माहीत करून घ्यायचे आहे मी ते एक तर स्पष्टपणे मोजू शकतो किंवा बाउंड्री कंडीशन चा उपयोग करू शकतो मला माहित आहे की या गोला साठी आतील बाजूचे इलेक्ट्रिक फील्ड हे विरुद्ध दिशेत आहे आणि आतील बाजूचे इलेक्ट्रिक फील्ड हे असे दिले जाते की E बरोबर आहे वजा p भागिले 3 एपसिलोन 0 जे या बाबतीमध्ये आहे वजा p 0 भागिले 3 एपसिलोन 0 z आणि हे इलेक्ट्रिक फील्ड येथे या बाउंड्री च्या आरपार अविरत असणार आहे कारण की या पॉईंटवर वृत्त हे टँजन्शीअल इलेक्ट्रिक फील्ड आहे तर बाहेरील E हे आतील E एवढेच असणार आहे आणि हे E समांतर हे अविरत आहे येथून येत आहे आणि हे तुम्हाला लगेच असे येते की बाहेरील E हेसुद्धा बरोबर असणार आहे वजा p 0 छेद 3 एपसिलोन 0 z चला आता आपण स्पष्ट पद्धतीनेही याचे उत्तर मिळवूया E P30 P030 zEoutside EinsideEoutside P030 z स्पष्ट मोजण्या मध्ये आपल्याला माहित आहे की बाहेर असलेले फिल्ड E हे एका द्विध्रुव p यामुळे आहे जे बरोबर आहे 4 पाय छेद 3 r चा घन या गोलाच्या केंद्रावर तर बाहेरील बाजूला असलेले फिल्ड हे असणार आहे जसे काही तेथे एक पॉईंट द्विध्रुव p केंद्रामध्ये वसला आहे आणि यामुळे असलेले इलेक्ट्रिक फिल्ड हे मला माहित आहे 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 3 p डॉट r r युनिट वेक्टर वजा p भागिले r चा घन या बाबतीमध्ये r युनिट वेक्टर हे z च्या लंबरुप दिशेमध्ये आहे त्यामुळे p डॉट r ही संख्या 0 होते त्यामुळे इलेक्ट्रिक फिल्ड हे असे असणार आहे की 1 भागिले 4 पाय एपसिलोन 0 r ची किंमत ही r चा घन गुणिले वजा 4 भागिले पाय छेद 3 r चा घन p ते ध्रुवीकरण आहे चला आता कॅन्सल करूयात r चा घन कॅन्सल होते 4 पाय कॅन्सल होते आणि माझ्याकडे शिल्लक राहते वजा p भागिले 3 एपसिलोन 0 हे तेच उत्तर आहे जे आपल्याला बाउंड्री कंडिशन्स वापरून मिळाले आहे rr Pr3 14π0 r3× 4π3R3P P30 यानंतरच्या प्रश्न मध्ये आपल्याला विचारले आहे की जर एक पॉईंट चार्ज q हा ठेवला आहे एका परा विद्युत गोलाच्या केंद्रांमध्ये ज्याची त्रिजा R आहे तर ही आहे हे आहे एक परा विद्युत गोल ज्याचे परा विद्युत स्थिरांक हा k आहे आणि आपल्या जवळ आहे हा चार्ज q जो येथे केंद्रामध्ये आहे पोटेन्शियल काय आहे पोटेन्शियल मोजण्यासाठी मी आधी इलेक्ट्रिक फील्ड मोजतो आता E मोजण्यासाठी आपण परा विद्युत च्या उपस्थितीमध्ये असलेल्या गॉसस लॉ प्रमाणे जाणार आहोत जे आहे डेल डॉट D जे बरोबर आहे ऱ्हो फ्री या बाबतीमध्ये ऱ्हो फ्री उत्पन्न होते ते या केंद्रांमध्ये बसलेल्या पॉईंट चार्ज मुळे आणि म्हणुन जर मी डायव्हरजन्स ऑफ D dv चे वोल्युम इंटीग्रल केले जे असणार आहे इंटिग्रल ऱ्हो फ्री v v हे डायव्हरजन्स थेरोम प्रमाणे आहे इंटिग्रल D डॉट ds जे बरोबर आहे ऱ्हो फ्री dv जे पूर्ण चार्ज आहे Q आणि ते मला देते कारण की सममीतीपनाने तिथे एक गोलाकार सममीती आहे D हे फक्त रेडियल असणार आहे तर D हे सर्व रेडियल आहे तर हे D डॉट ds मला असे देते की D गुणिले 4 पाय r चा वर्ग हे बरोबर आहे Q किंवा D मॅग्निट्युड हे q भागिले 4 पाय r चा वर्ग जर तुम्ही वेक्टर घेतला तर तो रेडियल दिशेनी असणार आहे ते माझे D आहे 4πr2QD Q4πr2 r आणि यापासून मी या माझ्या गोलावर असलेले इलेक्ट्रिक फील्ड मोजू शकतो आणि आपण या आधीच मोजले आहे D आहे q भागिले 4 पाय r चा वर्ग r आहे जेव्हा r लहान किंवा बरोबर आहे R च्या D हे बरोबर आहे k गुणिले E आणि म्हणून इलेक्ट्रिक फील्ड E असणार आहे Q तेथे आहे एक एपसिलोन 0 r चा वर्ग 1 भागिले k हे असणार आहे रेडियल दिशेत आणि r हे मोठे आहे R पेक्षा D हे काही नसून परंतु एपसिलोन 0 E आहे वेक्टर चे चिन्ह देखील ठीक आहे तर E असणार आहे q भागिले 4 पाय एपसिलोन 0 r चा वर्ग रेडियल दिशेमध्ये नोंद घ्या की E हे बाउंड्री च्या आरपार खंडित आहे तर चला पाहुयात की जर मला E r हे r सोबत आलेखित करायचे असेल तर येथे हे r बरोबर r जर तेथे परा विद्युत नसता तर फिल्ड हे असे गेले असते तथापि परा विद्युत मुळे हा आतील भाग हा थोडासा कमी आहे जो गुणक k ने कमी होतो आणि म्हणून ते गुणक k ने कमी होते हे अशा पद्धतीने पृष्ठभागावर असलेल्या सरफेस चार्ज मुळे इलेक्ट्रिक फिल्ड जाते आणि खंडितता येते r≤R Dk0EE 1kQ4π0 r2r rR D 0E E 1kQ4π0 r2r आता पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी मला माहित आहे ग्रँड ऑफ v हे वजा चिन्ह सोबत E च्या बरोबर आहे तर आता r मोठे आहे R पेक्षा तर माझ्याकडे आहे वजा dv भागिले dr बरोबर आहे q भागिले 4 पाय एपसिलोन 0 r चा वर्ग आणि v हे अनंत येथे 0 घेऊन हे इंटिग्रेट करण्यासाठी सोपे आहे आणि हे तुम्ही खूप वेळा केले आहे पॉईंट चार्जेस v हे असे येते की q भागिले 4 पाय एपसिलोन 0 r हे r लहान किंवा बरोबर आहे R च्या आपल्याजवळ पुन्हा आहे dv भागिले dr बरोबर आहे E जे आता आहे q भागिले 4 पाय एपसिलोन 0 k इंटिग्रल D r भागिले r चा वर्ग r पासून कॅपिटल R पर्यंत आणि हे मला देते q भागिले 4 पाय एपसिलोन 0 k1 भागिले r r कॅपिटल R हे बरोबर आहे v जेव्हा r वजा v आहे r V ErR ∂V∂r Q4π0 r2 V0 V Q4π0 r r≤R ∂V∂rE Q4π0k r2 rRdV Q4π0krRdrr2 VR Vr Q4π0k 1rrR Q4π0k1R 1r VrVR Q4π0kRQ4π0kr Q4π0R Q4π0kRQ4π0kr Q4π0 1kr1R 1kR Q4π01krk 1kR तर मला मिळते v जिथे R वजा v जिथे r हे जेव्हा r लहान आहे किंवा बरोबर आहे r हे बरोबर आहे q भागिले 4 पाय एपसिलोन 0 k 1 भागिले r वजा 1 भागिले r आणि म्हणून r चा v बरोबर आहे कॅपिटल R वजा q भागिले 4 पाय एपसिलोन 0 k r अधिक q भागिले 4 पाय एपसिलोन 0 k r हे सहजतेने मोजता येईल कारण की मला माहित आहे r चा v हे अनंत च्या संदर्भात बरोबर आहे Q भागिले 4 पाय एपसिलोन 0 r वजा 4 पाय एपसिलोन 0 k r अधिक q भागिले 4 पाय एपसिलोन 0 k r नंतर असे लिहिले जाऊ शकते की q भागिले 4 पाय एपसिलोन 0 हे बाहेर घेतले माझ्याजवळ आहे 1 भागिले k r अधिक 1 भागिले r वजा 1 भागिले k R आणि ते तुमचे उत्तर आहे चला त्याला अजून सोपे करूया पुढे q भागिले 4 पाय एपसिलोन 0 1 भागिले k r अधिक k वजा 1 भागिले k R नोंद घ्या की जर स्मॉल r हे बरोबर आहे कॅपिटल R च्या तर ही संख्या कॅन्सल होते आणि तुम्हाला मिळते की 1 भागिले r जे बरोबर असले पाहिजे मला असे वाटते की तो जो प्रश्न मी तुम्हाला असाइन्मेंट मध्ये दिला आहे त्याचे हे चिन्ह चुकीचे दिले आहे तर ते आता करेक्ट करा